नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजीनियरिंग विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे तर मागील काही भागात आपण problem of confinement पाहिले ह्या आणि दुसऱ्या भागात आपण नवीन विषय पाहणार आहोत तो म्हणजे Trusted Execution Environments आपण हे trusted execution environment confinement पेक्षा कसे वेगळे आहे ह्यापासून सुरुवात करूयात तर confinement मध्ये आपण पाहिलेले की आपल्याकडे सिस्टीम होती त्यावर आपल्याला हवे असलेले प्रोग्राम्स असायचे आणि ते प्रोग्राम कदाचित malicious सुद्धा असायचे तर आपल्याला खात्री करून घ्यावी लागायची की तो प्रोग्राम एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी मर्यादित आहे की नाही तर आपण सुरुवात करूयात की कसे trust execution environment हे confinement पेक्षा वेगळे आहे किंवा ज्या गोष्टी आपण आधीच्या भागात पहिल्या आहेत त्यापासून trust execution environment कसे वेगळे आहे Confinement मध्ये आपण असे मानलेले की सिस्टीम अशी असेल आपण मानलेले की आपल्याकडे एक सिस्टीम आहे आपल्याला जे प्रोग्राम रन करायचे आहेत ते कदाचित malicious आहेत तर मग आपण वेगवेगळ्या क्लुप्ती वापरलेल्या जसे की least privileges किंवा okws किंवा software fault isolation आपण confined areas बनवलेत जे malicious programs execute करायचेत तर confined areas हे कुठलेही गैरवर्तन होण्यास प्रतिबंधित करायचे आता हे trusted execution environment पेक्षा खूप वेगळे आहे जे की आपण पाहणार आहोत ते अगदी ह्याच्या विरुद्ध आहे Trusted Execution Environment मध्ये आपल्याकडे एक खूप sensitive प्रोग्राम आहे जो की आपल्याला रन करायचा आहे तो इतका sensitive आहे की तो आपण ज्या सिस्टीम वर रन करत आहोत त्या सिस्टीम वर पण विश्वास ठेवू शकत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आपण खरं तर या भागात पाहणार आहोत की आपल्याकडे खूप sensitive प्रोग्रामस आहे आणि तुम्ही असे समजा की हे sensitive प्रोग्रामस उदाहरणार्थ banking application किंवा प्रोग्राम मधील काही critical applications encrypt करायची असेल आणि आपल्याला हे खरे म्हणजे हे प्रोग्रामस untrusted environment मध्ये रन करायचे आहेत तर उदाहरणार्थ तुमच्या सिस्टीम वर एखादे malware किंवा malicious application रन होत आहेत जे की संपूर्ण सिस्टीमला हानी पोहोचवू शकतात आता जरी तुमच्या सिस्टीम वर malicious प्रोग्राम्स रन होतं असतील आणि तरीही तुम्हाला sensitive प्रोग्राम्स तुमच्या system वर रन करायचे असतील ते पण कुठलीही माहिती न गमवता तर आपल्याला आपले sensitive program सुरक्षित आणि सावधतेने रन करायला हवेत ह्या problem चा महत्त्वाचा भाग म्हणजे ring architecture जे की सर्व processor व Operating system मध्ये वापरले जाते Ring architecture मध्ये उदाहरणार्थ X86 ring architecture मध्ये विविध रिंग्स असतात रिंग 0 ते 3 operating system ring 0 मध्ये रन होते जो की previleged code असतो आणि ते बाकीचे एप्लीकेशनस रन करण्यासाठी वातावरण तयार करते तर सर्व एप्लीकेशनस हे ring 3 मध्ये रन होतात आता पूर्ण सिस्टीम अशाप्रकारे बनविली आहे की previleged code किंवा operating system memory किंवा एप्लीकेशन मधील data access करू शकतात त्यात अजून एक एप्लीकेशन दुसऱ्या एप्लीकेशन पासून isolate केलेले आहे त्यामुळे एक एप्लीकेशन दुसऱ्या एप्लीकेशन मधील data access किंवा invoke करू शकत नाही हे प्रतिबंध virtual memory आणि page table setting ने घालून दिलेले आहेत तर एप्लीकेशन व privileged codes ह्यातील partition ring architecture ने केले आहेत आता समस्या तेव्हा उद्भवेल जेव्हा ह्या एप्लिकेशन पैकी एखादे एप्लीकेशन malicious होईल किंवा operating system मध्ये एखादा bug सापडेल किंवा privilege code वा operating system ला हानी पोहोचेल तर हे असे वारंवार घडू शकते ह्या उदाहरणात सांगितले तसे प्रोग्राम malicious आहे operating system मध्ये bug सापडला आहे आणि त्याने पूर्ण सिस्टीमला हानी पोहोचलेली आहे आता समस्या अशी आहे की जरी operating system पूर्ण सिस्टीम ला कंट्रोल करीत आहे आणि मॉनिटर करत आहे किंवा सिस्टीम मधले एप्लीकेशन modify करत आहे तरी os किंवा previleged code ला हानी पोहोचू शकते आणि असे झाल्यास सिस्टीम मधील सर्व ऍप्लिकेशन्स ला हानी पोहचू शकते दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर पूर्ण सिस्टीम ला हानी पोहचू शकते तर ही आजच्या सिस्टीमची मूळ समस्या आहे आणि म्हणून ही समस्या सोडवणे जिथे तुम्ही sensitive एप्लीकेशन रन करत आहात तेव्हा की os ला हानी पोचलेली आहे हे अवघड आहे आता दुसरा शक्यतो होणारा हल्ला म्हणजे invasive attack तर इथे काय होते तर हल्लेखोर कदाचित processor IC de package करेल आणि IC मधील internal signal पण moniter करेल उदाहरणार्थ तुम्ही ह्या आकृतीत पाहिले तर तुम्हाला cpu दिसतोय मेमरी आणि विविध input output दिसत आहेत आणि सर्व जण एकच डेटा व address bus शेअर करत आहेत तर मग काय होईल जेव्हा एखादा typical invasive attack झाला तर हल्लेखोर पूर्ण address bus data bus moniter करेल आणि त्याला sensitive माहिती जी प्रोसेसर रन करतोय ती मिळेल तर दुसरा इतक्यातला अटॅक म्हणजे cold boot attack हा विशिष्ट अटॅक हल्ला अशी पद्धत वापरतो की मेमरी ही D RAM किंवा Dynamic RAM पासून बनते आणि यातील मूळ component आहे capacitor आता जेव्हा capacitor चार्ज होतो तेव्हा मेमरी मध्ये एक स्टोअर केले जाते आणि जेव्हा discharge होतो तेव्हा 0 स्टोअर केले जाते आता इथे समस्या अशी आहे की लोकांना असे आढळून आले की जरी पॉवर बंद असली तरीही capacitor किंवा यापैकी बरेच capacitor विशिष्ट वेळेसाठी ताब्यात घेतले जातात तर संशोधकांनी असा शोध लावला की काय करायचे की सिस्टीम मधील D RAM ची चीप काढायची आणि दुसऱ्या सिस्टीम मध्ये लावायची आणि ती विशिष्ट DRAM चीप scan करायची व त्यातील माहिती read करून घ्यायची तरीही DRAM मध्ये मोठ्या प्रमाणात माहिती असते आणि हल्लेखोराला त्यातून बरीच माहिती मिळू शकते यापुढील भागात आपण Trusted Execution Environments पाहणार आहोत जे की ह्या प्रकारचे attacks हँडल करू शकते तर Trusted Execution Environments मध्ये आपण असे मानू या की operating system ला हानी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे पूर्ण सिस्टीम बिघडलेली आहे असे असून सुद्धा आपल्याला Trusted Execution Environment हवे आहे की जे आपल्याला असे एन्व्हायरमेंट तयार करून देईन की ज्यामध्ये तुम्ही sensitive applications operating system ला हानी पोहोचलेली असून सुद्धा रन करू शकतात Trusted Execution Environment हे काही वर्षापासून सर्वसाधारणपणे वापरले जात आहे आणि हे विविध शाखेच्या एप्लीकेशन मध्ये अगदी Embedded system ते high performing computing शाखेमध्ये सापडते Intel व AMD ह्या दोन्हीनी त्यांच्या processor साठी Trusted Execution Environment तयार केले आहे आणि आपल्या पुढील भागात आपण Intel चे SGX पाहणार आहोत जे की Intel Trusted Execution Environment आहे ज्यात Enclaves तयार केलेले आहेत जे की पूर्ण सिस्टीम अनत्रस्तेड असेल तरीही sensitive code रन करतात Embedded World मध्ये ओळखले जाणारे हे Trust zoon architecture म्हणजेच Trusted Execution Environment जे वरील प्रमाणे काम करते तर या पुढील भागात आपण पहिल्यांदा Arm Trustzone पाहणार आहोत आणि मग आपण Intel चे SGX पाहणार आहोत